पेटंट अर्जाचे प्रकार पेटंट्स कायद्यांतर्गत तुम्ही सामान्य अर्ज करू शकता सामान्य अर्ज म्हणजे पेटंटच्या संमती ची अपेक्षा बाळगून पेटंट कार्यालयाला सादर करावयाचा अर्ज जो फक्त भारतात लागू होतो तो एक देशी किंवा स्थानिक अर्ज असतो म्हणूनच जर तुम्ही एखादा सामान्य अर्ज दाखल केला तर तुम्हाला पेटंट परवानगी मिळेल जी भारतात कुठेही लागू होऊ शकते हा मूळ अर्ज असतो सामान्य अर्ज करून तुम्ही फक्त भारताच्या हद्दीत पेटंट लागू करू शकता भारतात आपण पारंपरिक अर्ज देखील दाखल करू शकता पारंपरिक अर्ज हा अर्जाचा दुसरा प्रकार आहे त्याबाबतची तरतूद भारतीय पेटंट कायद्यांतर्गत देण्यात आली आहे भारत पॅरिस करारात एक सहभागी पक्ष होता म्हणून आपल्याला विदेशात अर्ज दाखल करता येतो आणि नंतर विदेशी अर्ज करून प्राधान्य मिळवण्याकरता भारतात पारंपरिक अर्ज दाखल करता येतो परंतु एक अट अशी की त्या देशाने देखील पॅरिस करारावर स्वाक्षरी केलेली पाहिजे आपण पॅरिस कराराचे सदस्य असलेल्या कोणत्याही देशात अर्ज करू शकता त्याच शोधासाठी भारतामध्ये १२ महिन्या च्या आत अर्ज करून त्याचा पाठपुरावा करू शकता त्याच शोधासाठी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात अर्ज व पाठपुरावा करण्यासाठी हा कालावधी असतो भारतात दाखल करता येणार अर्जाचा दुसरा प्रकार म्हणजे पारंपरिक अर्ज प्रकार होय हा अर्ज प्रकार म्हणजे दुसऱ्या देशात दाखल झालेल्या आधीच्या अर्जाच्या आधारे भारतात दाखल केलेला पाठपुरावा अर्ज होय तो देश इंग्लंड असू शकतो जपान असू शकतो जर्मनी असू शकतो पॅरिसच्या करारावर स्वाक्षरी करणारा इतर कोणताही देश असू शकतो तिसऱ्या प्रकारचा अर्ज म्हणजे पी सी टी अंतर्गत येणार अर्ज होय पारंपरिक अर्जाइतकेच कार्य हा अर्ज करतो पी सी टीचे कार्यालय भारतात सुरू झाले आहे भारतात आंतरराष्ट्रीय पीसीटी अर्ज प्राप्त होऊ शकतात भारतात पी सी टी चे शुल्क अमेरिकेच्या किंवा युरोपियन युनियन च्या तुलनेनं खूप जास्त आहे भारतात राष्ट्रीय टप्प्यातील अर्जात पीसीटी देखील दाखल करू शकता आत्ताच पाहिलेला पीसीटी आंतरराष्ट्रीय अर्ज हा भारतातील प्रवेश बिंदू आहे पीसीटी आंतरराष्ट्रीय अर्जात विविध देशांमध्ये जाण्याची क्षमता असते आपण कुठल्याही भिन्न देशांची निवड करू शकतो आपल्याला फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे ती म्हणजे संबंधित देशांमध्ये अर्जावर स्वतंत्रपणे कारवाई करावी लागते पीसीटी आंतरराष्ट्रीय अर्जामुळे आपल्याला ज्या देशाच्या पेटंट कोऑपरेशन करारावर स्वाक्षरी आहेत त्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवेश मिळतो जर तुम्हाला पीसीटी मार्गाने भारतात प्रवेश करायचा असेल तर पीसीटी राष्ट्रीय अर्ज दाखल करावा लागतो युनायटेड स्टेटस् मध्ये अर्ज दाखल करायचा असेल तर १२ महिन्यांच्या आत पीसीटी कार्यालय म्हणून युनायटेड स्टेटस् पेटंट कार्यालयाची निवड करावी लागते आणि पीसीटी अर्ज दाखल करावा लागतो पीसीटी अंतर्गत आंतरराष्ट्रीय अर्ज अमेरिकेत सुरू होतो आता परवानगी दिलेल्या कालावधीत तुम्ही भारतात प्रवेश करू शकता तुम्ही भारतात कसा प्रवेश करता अमेरिकेतील पीसीटी आंतरराष्ट्रीय अर्ज वापरून भारतात पाठपुरावा होतो जेव्हा पीसीटी मार्ग वापरुन भारतात पाठपुरावा होतो तेव्हा आम्ही त्याला पीसीटी राष्ट्रीय टप्पा अर्ज म्हणतो अर्ज केलेल्या तारखेपासून ३० महिन्यांच्या आत भारतात प्रवेश होतो हा राष्ट्रीय टप्पा अर्ज भारतीय परवानगीचा असतो आपण भारतात दाखल करू शकतो असा हा अर्जाचा चौथा प्रकार आहे पाचव्या प्रकारचा अर्ज हा मूळ पेटंट मध्ये वाढ करणेसाठीचा अर्ज आहे आपल्याकडे आधीपासून एक शोध आहे तो मंजूर किंवा भारतात दाखल झाला आहे आणि आपण विद्यमान शोधामध्ये काही बदल करू इच्छितो तेंव्हा पेटंट भरी च्या अर्जाद्वारे पेटंट मध्ये सुधारणांचा समावेश करू शकतो त्या साठी नवीन अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही कारण तो केवळ विद्यमान शोधा तील एक बदल असतो किंवा सुधारणा असते पेटंट अर्जा मध्ये सुधारणा समाविष्ट करण्याची परवानगी असते आधीचा शोध ज्याला आपण मुख्य शोध म्हणतो त्याबरोबरच पेटंट भरी चा अर्ज असतो आणि तो मुख्य शोधला जोडला जातो ही गोष्ट स्पष्ट आहे की पेटंट भरी चा अर्ज दुसरे काही नसून मुख्य शोधा सारखेच असते कारण सुधारणा तुम्ही नंतरच्या काळात घेऊन येतात कायदा त्यांना एकत्र करण्यास परवानगी देतो आपण दाखल करू शकता असा हा पाचवा प्रकार आहे आणि सहावा प्रकार म्हणजे विभाजित अर्ज आविष्काराचे विभाजन करण्यासाठी विभाजित अर्ज केला जातो कायद्यानुसार प्रत्येक अर्जात एकच शोध असणे आवश्यक आहे आपण एकापेक्षा जास्त आविष्कारांसह अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर आपण त्यास स्वेच्छेने दोन अर्जात विभाजित करू शकतो प्रत्येक अर्जात एकाच शोधाचा समावेश करण्यात येतो किंवा पेटंट नियंत्रका द्व्यारे तसे करण्याचे मार्गदर्शन केले जाते पेटंट कार्यालय म्हणू शकेल की अर्जात एकापेक्षा जास्त शोध आहेत याला शोध एकत्र करणे असे म्हणतात प्रत्येक शोध साठी केवळ एक अर्ज दाखल करू शकता पेटंट कार्यालय अर्जामध्ये एकापेक्षा जास्त शोध असल्याचे निदर्शनात आणून देतात आणि शोध विभाजित करावयास सांगतात म्हणूनचअर्ज विभाजित करण्याची प्रक्रिया आहे विभाजित अर्ज सादर करून आपण आविष्कार वेगळे करतो